आपण हे पाहिलेले आहे की विशिष्ट अशा घटकांना मिळुन 'बौद्धिक संपदा हक्क ' ही संकल्पना तयार होते त्याच्या वरून आपले असे लक्षात आले की विशिष्ट असा विषय पुन्हा नक्कल केला जाऊ शकतो ज्याला हे हक्क प्राप्त झालेले आहेत तो ते हक्क वापरू शकतो त्याचबरोबर बौद्धिक संपदा हक्कांचे इतर गुणधर्म सुद्धा आपण पाहिलेत 'बौद्धिक संपदा हक्क ' ही संकल्पना समजून घेण्यासाठी किंवा त्याची परिभाषा करण्या आधी पहिल्यांदा तो विषय समजून घेऊया ज्या साठी बौद्धिक संपदा हक्क आहे मी पूर्वी म्हटल्या प्रमाणे बौद्धिक संपदा हक्क हे अशा प्रकारचे सामूहिक हक्क असतात जे कल्पनांच्या बाबतीत वापरले जातात बौद्धिक संपदेची ही एक व्याख्या झाली बौद्धिक संपदा हक्क हे नवीन गोष्टींच्या बाबतीत सुद्धा दिसून येतात जसे जिओ ग्राफिकल इंडिकेशन ही वस्तुस्थिती आहे की काही वस्तू या एखाद्या विशिष्ट भौगोलिक विभागातून येतात म्हणजे काही वस्तू एखाद्या भौगोलिक विभागाशी संबंधित असतात एखाद्या विभागात विशिष्ट्य असे हवामान असते विशिष्ट अशा प्रकारच्या पर्यावरणाची परिस्थिती त्या ठिकाणी असते ज्यामुळे वस्तू त्या भौगोलिक परिस्थितीत निर्माण होऊ शकते म्हणजेच भौगोलिक परिस्थितीचे त्या वस्तूच्या निर्मिती मध्ये खूप मोठे योगदान असते म्हणून एखाद्या विशिष्ट पदार्थाला आपण भौगोलिक विभागाचा पदार्थ म्हणून ओळखत असतो आता ही गोष्ट स्पष्ट नाही की एखाद्या भौगोलिक क्षेत्रातून येणाऱ्या वस्तूचा फायदा कुणाला होईल जिओग्राफिकल इंडिकेशन चा फायदा त्या भौगोलिक विभागातील लोकांना किंवा समाजाला होत असतो म्हणजेच ते अधिकार तेथील लोक वापरू शकतात उदाहरणार्थ दार्जिलिंग चहा ज्या लोकांनी दार्जिलिंग येथे चहाची शेती केलेली आहे जे लोक दार्जिलिंग चहाचे उत्पादन करतात ते लोकं त्या चहाला अशाप्रकारचे नाव वापरू शकतात की ज्या मुळे हे दर्शविले जाईल की सादर चहा हा दार्जिलिंग येथे तयार झाला आहे दार्जिलिंग चहा मध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आढळून आलेले आहेत जे इतर कुठेही उत्पादन केलेल्या चहा मध्ये नाहीत किंवा श्रीलंके मध्ये उत्पादन केलेल्या चहा मध्ये नाहीत म्हणजेच जे लोकं एखाद्या विशिष्ट प्रदेशात एखादी विशिष्ट वस्तू तयार करतात ते जी आई चा म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन चा हक्क वापरू शकतात आता आपण आपल्या व्याख्या कडे येऊ या आपल्याला हे माहीत झाले आहे की बौद्धिक संपदा हक्क विषय नुसार असू शकतो जर एखादी कल्पना ही शोधाच्या स्वरूपात व्यक्त होत असेल तर त्या शोधाला पेटंट द्वारे सुरक्षित केले जात असते जर एखादी कल्पना ही साहित्य कृती द्वारे एखाद्या कला कुसरी द्वारे चित्रपटाद्वारे व्यक्त होत असेल तर ती कल्पना कॉपीराईट द्वारे सुरक्षित केली जाते एखादी कल्पना ही सुंदर आकार असते तो आकार डोळ्यांना आनंद देतो आणि ज्यात कुठल्याच प्रकारचे कार्यात्मक घटक नसतात अशा प्रकारच्या कल्पनेचे संरक्षण नोंदणीकृत आकारद्व्यारे केले जाते नोंदणीकृत आकार समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो जर एखाद्या जोडयाला नाइके किंवा आदिदास ने विशिष्ट अशा घटकांनी आकार दिला असले आणि त्या आकाराचे चे काही विशिष्ट कार्य देखील असेल जसे हवेत पायाच्या विशिष्ट अशा भागांची जोडया वरची पकड घट्ट होणे तर अशा प्रकारच्या नोंदणीकृत आकार मध्ये कार्यात्मक घटक पण असतात परंतु असे म्हणता येत नाही की अश्या प्रकारचा आकार हा नोंदणी कृत आकारात येतो कारण त्यात सौंदर्याचे पण काही भाग असतात परंतु जरी त्याच्यात काही कार्यात्मक घटक असतील तरी एखादा व्यक्ती 'नोंदणीकृत आकार' या अधिकारा ची मागणी करणार नाही परंतु समजा एखाद्या जोड्या चा आकार सश्या सारखा असेल तुम्हाला हे माहीत आहे की लहान मुलांचे जोडे हे सश्या सारखे असतात किंवा कार्टून मधल्या पात्रांच्यसारखे बनवलेले असतात तर याबाबतीत आपण असे म्हणू शकत नाही की जोड्या चा असा आकार काही कार्यात्मक घटक आणण्यासाठी केला आहे या ठिकाणी आपण नोंदणी कृत आकाराच्या मर्यादा समजून घेत आहोत त्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातून डोळ्यांना सुख देणाऱ्या असतात म्हणून जेंव्हा आकाराच्या हक्का मध्ये कार्यात्मक घटकाचा चा समावेश असतो तेव्हा हक्क प्राप्त झालेला व्येक्ती त्या कार्यात्मक घटकां साठी नोंदणी कृत आकार करून घेत नाही त्यासाठी विविध स्वरूपाचे हक्क आहेत जसे की व्यापार चिन्ह ज्या प्रकारच्या गोष्टी दिसतात त्यावरून सुद्धा त्यांचे कॉपीराइट केले जाऊ शकते जसे डीझने चे सर्व पात्र कॉपीराईट या प्रकारात येतात म्हणजेच ते चित्र तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही स्वरूपात काढता येणार नाहीत तसे केल्याने कॉपीराईटचे उल्लंघन होईल भारतामध्ये एखाद्या लेखकाचे कॉपीराईट चे हक्क त्याचे आयुष्य आणि अधिक चे साठ वर्ष या कालावधी साठी असते बौद्धिक संपदा हक्क हा एक विस्तृत अशा स्वरूपाचा हक्क आहे बौद्धिक संपदा हक्काची व्याख्या करताना प्रथम आपण विषय समजून घेतो नंतर त्या विषयाचे संरक्षण कशा प्रकारे केले जाईल त्याचा अभ्यास करतो आता आपण असे म्हटले की बौद्धिक संपदा हक्क अमूर्त स्वरूपाचे असतात काही वेळा बौद्धिक संपदा हक्काच्या कक्षा ठरवणे निश्चित करणे कठीण असते नोंदणी द्वारे तुम्ही हे समजून घेऊ शकतात की हक्क असणारा व्यक्ती कुठल्या प्रकारचा दावा करू शकतो नोंदणी ही पेटंट तपशिलाची असू शकते या द्वारे व्यक्तीला पेटंट संमती देण्यात येते नोंदणी ही एखाद्या साहित्य कृतीची असू शकते जरी त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे नसले तरी संगणकीय संकेतांकाची नोंदणी कॉपी राईट म्हणून केली जाते व्यापारचिन्हाची नोंदणी केलेली असते म्हणजेच नोंदणी ही अशी प्रक्रिया आहे की ज्या द्वारे हे सर्व हक्क कायदेशीर होतात हक्क मान्य केले जातात लोक त्याची सत्यता तपासून पाहू शकतात या हक्कांना कायद्याचा पाठिंबा असतो १९९९ चा व्यापारचिन्ह कायदा हा धारण करणाऱ्यास व्यापार चिन्ह वापरण्याचा हक्क देतो १९७० चा पेटंट कायदा पेटंट धारकास इतरांच्या विरोधात पेटंट हक्क वापरण्याचा अधिकार प्राप्त करून देतो नोंदणी ही सरकार द्वारे राज्या द्वारे केले जाते नोंदणी द्वारे बौद्धिक संपदा हक्क बंधने प्राप्त होतात विषय वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात वेगवेगळ्या विषयानुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हक्क प्राप्त होत असतात नोंदणी मध्ये दिल्या जाणाऱ्या स्पष्टीकरणा मध्ये सुद्धा विषयानुसार वैविध्य येते आकार नोंदवण्यासाठी किंवा ट्रेडमार्क व्यापार चिन्ह ची नोंदणी करण्या साठी तुम्ही फक्त एक अर्ज भरत असतात त्यात विशिष्ट प्रकारच्या आकड्यांना भरत असतात आणि काही गोष्टी कागदावर नमूद करत असतात नोंदणी कार्यालय त्या सर्व गोष्टी तपासते आणि तुम्हाला हक्क प्रदान करत करते ही एक प्रकारची सारखेपणा तपासण्याची प्रक्रिया आहे या अगोदर अशा प्रकारच्या संज्ञा आहेत का हे तपासले जाते जर तसे आढळून आले तर नोंदणी कार्यालय आक्षेप घेत असते तुम्ही शोधून काढलेली संज्ञा तुम्ही निर्माण केलेला एखादा शब्द हा तुमच्या अगोदर कोणीही वापरलेला नसेल आणि तो शब्द तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल तर तुम्हाला हक्क प्रदान करण्यात येतात आकारच्या बाबतीत ही तसेच जर तुमचा आकार एकमेव मौलिक असेल तुम्ही तो तयार करणारे पहिले व्यक्ती असाल तर त्याची नोंदणी होते पेटंट साठी मात्र थोडा वेगळा मार्ग असतो पेटंट तपशिलात संपूर्ण शोधाचे स्पष्टीकरण द्यावे लागते फक्त शोधच नाही तर शोध कसे काम करतो शोधाचे गुणवैशिष्ट काय आणि शोधा चे फायदे काय शोधातील नावीन्य काय याचे सुद्धा स्पष्टीकरण द्यावे लागते पेटंट धारकास या अगोदर कशा प्रकारचे शोध झालेले आहेत याचे सुद्धा स्पष्टीकरण द्यावे लागते म्हणजेच हा एक वर्णनात्मक भाग असतो तो शोधाचे स्पष्टीकरण करतो त्याच बरोबर त्या शोधाची पार्श्वभूमी सुद्धा व्यक्त करतो त्याच्या अगोदर कशा प्रकारचे तंत्रज्ञान होते कशा प्रकारे कुशल व्यक्तीस याच क्षेत्रात हा शोध लावता आला नाही हे सुद्धा स्पष्ट केलेले असते कश्या प्रकारे त्याच्या प्रयत्नातून शोध लागला तो हे ही वर्णन करून सांगतो म्हणजेच हे वर्णनात्मक असते ज्याची सुरुवात पार्श्वभूमीने होते त्यानंतर वर्णन केले जाते उद्देश स्पष्ट केला जातो कुठल्या प्रकारच्या अडचणी या शोधात द्वारे सोडवल्या जातील आणि या सर्व गोष्टी उदाहरणासह स्पष्ट केलेल्या असतात जर शोध वैद्यकीय क्षेत्रातील असेल तर तो कशाप्रकारे काम करतो त्याचे कुठले भाग आहेत याचे स्पष्टीकरण दिलेले असते आणि शेवटी या स्पष्टीकरणाचा शेवट दाव्या ने केला जातो संपूर्ण शोधाचे वर्णन करणारी प्रक्रिया जी नोंदवली जाते त्याला आपण पेटंट तपशील असे म्हणतो कार्यालय फक्त नोंदणी करण्याचे काम करत नाही तर पेटंट कार्यालय पुरवलेल्या माहिती ची संपुर्ण चाचणी करत असते चाचणी झाल्यानंतर त्याचा एक अहवाल दिला जातो ज्याला आपण प्रथम चाचणी अहवाल असे म्हणतो या अहवाल मध्ये पेटंट धारकास विचारले जाते की जर या पेटंट मध्ये पुरवलेल्या माहितीवर पुढे आक्षेप घेतला तर कशा प्रकारे त्याचे निरसन केले जाईल आक्षेप हे एकतर तांत्रिक दृष्ट्या असू शकतात किंवा खूप गंभीर स्वरूपाचे असू शकतात जर पेटंट मध्ये अशा एखाद्या विषयाची मांडणी असेल की जो भारतीय पेटंट कायद्याच्या अंतर्गत येत नसेल तर त्यावर आक्षेप घेतला जातो तसेच जर पेटंट मध्ये अशा गोष्टींचा समावेश असेल की ज्या गोष्टी अगोदरच नोंदविल्या गेलेल्या आहेत किंवा त्या गोष्टी सर्वाना स्पष्टपणे माहित आहेत तर या सर्व बाबतीत पेटंट कार्यालय गंभीर स्वरूपाचे आक्षेप घेऊ शकते अशा प्रकारचे आक्षेप निवारण्या साठी खूप कालावधी लागतो या संपूर्ण प्रक्रियेला पेटंट प्रोसेक्युशन असे म्हणतात पेटंट प्रोसेक्युशन नोंद प्रक्रिया एक सविस्तर आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे पेटंट नोंद प्रक्रिया ही नक्षीकाम नोंद प्रक्रिये पेक्षा किंवा व्यापारचिन्ह नोंद प्रक्रिये पेक्षा वेगळी असते पेटंट नोंद प्रक्रियेत सर्व सविस्तर माहिती असते त्या माहितीचे व्यवस्थित रित्या परीक्षण केले जाते कुठल्याही प्रकारची संमती देण्या अगोदर त्या व्यक्तीचे काय म्हणणे आहे ते व्यवस्थित रित्या तपासले जाते नोंदणी हा एक महत्वाचा घटक आहे ज्याद्वारे तुम्ही ' बौद्धिक संपदा हक्काची ' ची व्याख्या करू शकतात नोंदणी मध्ये विषयानुसार बदल घडून येतात वेगवेगळ्या बौद्धिक संपदा हक्का नुसार वेगवेगळ्या प्रकारची नोंदणी असते अशाप्रकारे बौद्धिक संपदे मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हक्क येतात जे पेटंटव्यापार चिन्ह आणि कॉपीराईट यासंदर्भात असतात धारण करणाऱ्याला विविध हक्क प्राप्त होतात साहित्यिक कलाकृती च्या बाबतीत सुद्धा हक्क असतात परंतु ते हक्क या सर्व हक्कां पेक्षा भिन्न असतात या हक्कां मध्ये छापण्याचे हक्क प्रकाशित करण्याचे हक्क चित्रपट तयार करण्याचे हक्क व त्यातील विषय साठवून ठेवण्याचे हक्क असतात एखादी कल्पना व्यक्त केली जाते व्यक्त करण्याचे माध्यम वेगळे असू शकते परंतु त्या सर्वांचा समावेश याच्यात होतो कॉपी राईट समजून घेणे थोडे किचकट काम आहे कॉपीराईट हा हक्क प्रती तयार करण्याचा हक्क आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या प्रती तयार करतात तेव्हा त्या साठी एक विशिष्ट असे माध्यम असते कॉपीराइट हक्क येण्याच्या अगोदर म्हणजेच औद्योगिक क्रांती होण्याच्या अगोदर जगात आदान प्रदान करण्याची किंवा ज्ञानाचे देवाण घेवाण करण्याची एकच पद्धत होती ज्यास आपण मौखिक रचना परंपरा असे म्हणतो जर तुमचे मुलं बालगीतेशिकत असतील जे बालगीते तुम्ही शिकला होतात किंवा तुमचे वडील शिकलेले होते तर हे फक्त मौखिक रचना परंपरे मुळे शक्य झाले एकच प्रकारचे बालगीते वर्षानुवर्ष पासून आहेत त्याचे कारण मौखिक रचना परंपरा होय यात बदल औद्योगिक क्रांती मुळे झाला म्हणजेच हे सर्व हक्क औद्योगिक क्रांती पासून निर्माण झालेत ही सर्व हक्कां ची उदाहरणे आहेत जे सर्व हक्क कुठल्याही राज्याच्या संमती च्या अगोदर अस्तित्वात होते या सर्व हक्कां ना औद्योगिक क्रांती मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झाली त्यासाठी काही ऐतिहासिक कारणं आहेत जे आपण लवकरच पाहणार आहोत म्हणजेच कॉपीराइट अस्तित्वात येण्याच्या अगोदर किंवा कॉपीराइट सर्वमान्य होण्याच्या अगोदर मौखिक रचना परंपरा अस्तित्वात होती मौखिक रचना परंपरेत लोक एखादी गोष्ट लक्षातआठवणी ठेवत असत आणि ते पुढच्या पिढीला हस्तांतरित करत असत मात्र तुम्ही जर तसे आता केले तर तांत्रिक दृष्ट्या तुम्ही कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करत आहात असे मानले जाईल तुमचे मन हे माध्यम असते तुमच्या मनात तुम्ही माहिती साठवून ठेवतात ती माहित तुम्ही पुढच्या पिढीला देतात त्या पिढीतील तो किंवा ती माहिती मनात साठवून येणाऱ्या पिढीला देतो देते जोपर्यंत एखादी माहिती एखाद्या माध्यमात साठवून ठेवत नाही तोपर्यंत मौखिक रचना परंपरा ही कॉपीराइटच्या क्षेत्राच्या बाहेर असते कारण कॉपीराईट मध्ये एखादी माहिती ही एखाद्या माध्यमात साठवून ठेवलेली पाहिजे किंवा एखाद्या माध्यमाद्वारे तिचे प्रकटीकरण झाले पाहिजे मुद्रण आणि कागद हे सुद्धा माध्यम असतात चित्रपट हे माध्यम असते आता त्याला डिजिटल स्वरूप प्राप्त झाले आहे जेव्हा आपण 'प्रत तयार करणे' असे बोलतो तेव्हा त्याचा अर्थ एखाद्या माध्यमातून प्रत तयार करणे असा होत असतो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कविता वाचताना ऐकले आणि तुम्ही ती कविता लक्षात ठेवली किंवा पाठांतर ठेवली तर त्याला तुम्ही 'मी प्रत तयार केली' असे म्हणू शकत नाही अगदी नेहमीच्या भाषेत सांगायचे झाले तर त्याला तुम्ही मनाने पाठांतर करणे किंवा लक्षात ठेवणे असं म्हणू शकतात हा एक अतिशय गंभीर आणि किचकट अशा स्वरूपाचा मुद्दा जो तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे तसेच या मुद्द्याच्या मागे एक इतिहास आहे कॉपीराइट ची निर्मिती कशा प्रकारे झाली हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर मागे वळून पाहिलं तर तुम्हाला असे आढळून येईल की युरोपात विशेष करून मौखिक कॉपीराईट ही परंपरा होती काही आभ्यासात असे म्हटले आहे की मौखिक रचना परंपरेचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला असेल तर तो शेक्सपीयरला तो येण्याच्या अगोदर अशा प्रकारची मौखिक रचना परंपरा अस्तित्वात होती खरंतर त्याला मौखिक रचना परंपरा वारसा म्हणून लाभली काही अभ्यासात असे हि म्हटले कि त्याने ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी मौखिक रचना परंपरेत अस्तित्वात होत्या इतिहासातील हा असा कालावधी होता जेव्हा अशा प्रकारच्या हक्कांना मान्य करण्यात आले औद्योगिक क्रांती ने या हक्कांचा प्रसार सर्वदूर केला औद्योगिक क्रांती ने सुद्धा बौद्धिक संपदा हक्क निर्मितीस योगदान दिले बौद्धिक संपदा हक्क ची निर्मिती औद्योगिक क्रांती पासून झाली आपण असे म्हणतो की हे हक्क नक्कल करण्याचे आहेत आपण एकापेक्षा जास्त दुसऱ्या प्रती तयार करू शकतो तुम्ही एका पेक्षा जास्त प्रती तयार करू शकतात औदयोगीकारणाने उत्पादन प्रक्रियेला यांत्रिक केले औद्योगिकरणामुळे एखाद्या वस्तूच्या खुपशा प्रती तयार करणे खूप सोपे झाले औद्योगिकरणामुळे वस्तूंचे मूल्य वाढले वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली विपणन उद्योगाची सुरुवात औद्योगिक क्रांती सोबतच झाली औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी लोक वस्तूंची अशा प्रकारे विक्री करत नव्हते किंवा ज्या प्रमाणात आता विक्री करत आहेत त्या प्रमाणात विक्री होत नव्हती आता आपण ज्या गोष्टीची चर्चा केली त्या गोष्टी बौद्धिक संपदा हक्का सारख्याच आहेत आपण असे म्हणतो की बौद्धिक संपदा हक्क हे मौल्यवान हक्क आहेत ते व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत बौद्धिक संपदा हक्क हे अशा कल्पनांन संबंधित असतात की ज्या कल्पनांची एकमेकांसोबत देवाण घेवाण होऊ शकते किंवा त्या कल्पना व्यक्त केल्या जाऊ शकतात किंवा त्या कल्पनांचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो जर तुम्ही औद्योगिक क्रांतीच्या सुरूवातीचा विचार केला तर औद्योगिक क्रांतीमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांनी औद्योगिक क्रांतीच्या वाढीसाठी हातभार लावला एक म्हणजे मुद्रण तंत्रज्ञानाची प्रगती होय यामुळे कल्पनां पसरवण्याचे काम अधिक जलद गतीने होऊ लागले कारण प्रगत मुद्रण तंत्रज्ञानामुळे तुम्हाला पुष्कळश्या प्रती तयार करता येऊ लागल्या तयार केलेल्या प्रति वेगवेगळ्या ठिकाणी सहज पाठवता येऊ लागल्यात लोखंडाच्या शोधामुळे समुद्र पर्यटनाची क्षमता वाढली त्यामुळे आपण लोखंडाचा उपयोग करून लांबचा प्रवास करू शकलो आपल्या असे लक्षात आले की दूरच्या देशांमध्ये राहणारे लोक सीमारेषा ओलांडून एकमेकांना जलद गतीने भेटू लागलेत एकमेकांशी संवाद साधण्याचा हा वेग इतिहासात कधीही दिसून आला नाही यामुळे युरॊपत कुठल्याही लिखाणाची जलद गतीने भाषांतर करण्याची गरज भासू लागली आपल्याला असे आढळले की जर एखादा जर्मन तत्वव्येकता एखादी कल्पना घेऊन आला किंवा एखादा जर्मन कलाकार त्याची कलाकृती घेऊन आला तर लोकांनी ती कल्पना किंवा कलाकृती लगेच भाषांतरित केली आणि त्या कल्पना इंग्लंड मध्ये पसरवल्या जेव्हा लोकांनी स्थलांतरण करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एकमेकांना समजून घेणे सहज शक्य झाले वेगवेगळ्या भाषेतील संकल्पना कल्पना यांचा अर्थ काढणे किंवा त्या भाषांतरीत करणे त्या कल्पना जगभर पसरविणे यासारख्या नवीन क्षेत्राचा उदय झाला म्हणूनच की काय औद्योगिक क्रांतीला आपण बौद्धिक संपदा हक्काचे उगमस्थान मानतो कारण त्याचा संबंध नवीन कल्पना उदयास येण्याशी आणि त्या कल्पना पसरवणे यांच्याशी आहे